तर आता आपण लेक्चर च्या या भागात काय करणार आहोत माझ्यासोबत अभिरामी आणि झूहैब हे दोन वरिष्ठ प्रोजेक्ट स्टाफ आहेत हे काही वेळासाठी माझ्यासोबत आमच्या एनर्जी मॉनिटरिंग संबंधित प्रोजेक्ट वर कार्य करत आहेत तेव्हा मी पुन्हा मागे जातो आणि तुमच्यासाठी ब्लॉक डायग्राम ही काढतो जुल जॉटर जुल जॉटर ही आमची केस स्टडी आहे ही केस स्टडी काय आहे तर इथे आम्ही तुम्हाला लॅब मध्ये डेव्हलप केलेले हे एनर्जी मॉनिटरिंग हार्डवेअर व सॉफ्टवेअर चा पूर्ण कोड रन करून दाखवायचा प्रयत्न करणार आहोत हे झेन लॅब मध्ये डेव्हलप केले आहे आणि जसे मी तुम्हाला सांगितले आहे की मिस अभिरामी आणि मिस्टर झूहैब अहमद हे या प्रोजेक्ट मध्ये समाविष्ट आहेत आणि या प्रोजेक्ट बद्दल ते फार उत्कटतेने काम करत आहेत तेव्हा हे हार्डवेअर काय करते या हार्डवेअर मध्ये काय समाविष्ट केले आहे मी तुम्हाला फक्त हा हार्डवेअर चा डेव्हलप झालेला भाग दाखवतो अजून हे प्रोटोटाइप स्टेज लाच आहे इथे पहा इथे तुम्ही सामान्य 220V प्लग व एक्सटेन्शन बॉक्स पाहू शकतात इथे आपण असे म्हणू या की बरेच लोड या एक्सटेन्शन बॉक्स ला जोडलेले आहेत आणि तुम्ही या प्लग पॉईंट च्या संबंधित असलेले VRMS IRMS पॉवर आउटपुट पॉवर फॅक्टर असे सर्व पॅरामिटर मोजण्यासाठी इंटरेस्टेड आहात तसेच तुम्ही वेगवेगळ्या लोड साठी देखील इंटरेस्टेड आहात तेव्हा आता तुम्हाला लोड चे पुर्ण पॉवर कंजम्पशन कॅरेक्टराईज करायचे आहे आणि तुम्ही हे थोड्या टाईम सिरीज डेटा सोबत संपवू शकतात होल्टेज टाईम सोबत कसे बदलते करंट टाईम सोबत कसे बदलते पॉवर फॅक्टर मध्ये टाईम सोबत कशाप्रकारे चढ उतार होतात VRMS IRMS कसे दिसतात हे सर्व पहायचे आहे तर आपण ते सावकाश क्रमाक्रमाने पाहू यात पण त्या आधी मी तुम्हाला लॅब मध्ये डेव्हलप केलेल्या प्रॉडक्ट चे हे वेगवेगळे भाग दाखवतो तेव्हा इथे मी तुम्हाला काय दाखवत आहे तर हा 220V चा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे याला दोन टॅपिंग आहेत यातील एक टॅपिंग हे PT इनपुट देण्यासाठी असते जर तुम्ही सेन्सर घेतले जे या इलेक्ट्रिकल पॅरामिटर च्या मेजरमेंट साठी लागत आहेत तेव्हा तुम्हाला या PT ची गरज आहे PT म्हणजे काय तर PT म्हणजे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर आणि CT म्हणजे करंट ट्रान्सफॉर्मर तर या ट्रान्सफॉर्मर ला तुम्ही इथे दोन टॅपिंग पाहू शकतात यातील एक एनर्जी मॉनिटरिंग साठी सेन्सर प्रमाणे कार्य करते आणि तसेच ट्रान्सफॉर्मर म्हणून इथल्या इलेक्ट्रॉनिक्स ला पॉवर देण्याचे देखील कार्य करते मी तुम्हाला PCB जास्त तपशीलवार दाखवतो इथे तुम्ही काय पाहत आहात तर करंट टाईम सिरीज मिळविण्यास आणि करंट संबंधित सर्व मेजरमेंट करण्यासाठी हा कॉम्पोनन्ट CT म्हणजे करंट ट्रान्सफॉर्मर आहे आणि वोल्टेज टाईम सिरीज मिळविण्यासाठी तुम्हाला PT ची गरज आहे आणि ही पूर्ण इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम येथे आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा कॅमेरा थोडा झूम करून हे सर्किट व हे PCB दाखवतो आपण प्रयत्न करूया आणि थोडे झूम करून हे जवळून पाहुया की इथे या बोर्ड वर वेगवेगळे कोणते एलिमेंट आहेत तुम्ही इथे ही मोठी दिसत असलेली चीप जवळून पहा तेव्हा ही इथे असलेली मोठी चीप मायक्रो कंट्रोलर MSP 430 ची आहे तेव्हा इथे मी तुमच्यासाठी हे लिहितो तर आपण निवडलेला कंट्रोलर MSP 430 F 5438A हा आहे याची पॅकेजिंग इन्फॉर्मेशन पहा हे QFP पॅकेज आहे QFN नाही QFP म्हणजेच कॉड फ्लॅट पॅकेज इथे ही चीप आहे इथे या सिस्टीम मध्ये हे रेडिओ मॉड्यूल दिसत आहे याला CC 3000 असे म्हणतात काही कारणामुळे हे रेडिओ मॉड्यूल आम्हाला त्रास देत आहे आपण नंतर या रेडिओ मॉड्यूल चा इंटरफेस स्वतंत्रपणे पाहू तेव्हा फक्त हे पिक्चर पूर्ण करण्यासाठी मी इथे हे असे MSP 430 लिहितो आणि हे CC 3000 या SPI बस च्या माध्यमातून जोडतो आणि हे रेडिओ मॉड्यूल CT व PT इथे जोडले आहे तर हे MSP आहे आणि या बोर्ड वर अजून आपल्याला काय दिसत आहे हे पॉवर्ड करावे लागेल त्यासाठी तुम्हाला रेक्टिफायर चीप ची गरज आहे तेव्हा तुम्ही इथे ही रेक्टिफायर चीप पाहू शकतात नंतर हे AC इनपुट इथे योग्य रीतीने स्टेप डाउन करून दिलेले आहे इथे हे LDO आहे तसेच हे Ci आणि Cout असे दोन कपॅसिटर आहेत इथे हे Ci आणि Cout हे LDO चे दोन कपॅसिटर आहेत आणि अजून काय आहे तर एनर्जी मॉनिटरिंग चीप ला जाणारे दोन चॅनल इनपुट आहेत म्हणजेच हे इनपुट MSP 430 ला जात नाही कारण हे कंट्रोलर आहे आणि ही सिस्टीम मायक्रोकंट्रोलर वापरते आणि म्हणून खरे तर मी हे ADE 7953 सोबत बदलत आहे आणि ते MSP 430 ला जोडत आहे आणि नंतर हे MSP 430 या CC 3000 ला जोडत आहे हे CC 3000 तुम्हाला रेडिओ आणि SPI मॉड्यूल देते तर तुम्ही इथे पाहू शकतात की आपण हे योग्य स्कीमॅटिक काढलेले आहे आपल्याला कळले आहे की हे CT व PT या ऍनालोग डिव्हाईस कडून एनर्जी मॉनिटरिंग चिप ला गेले पाहिजे आणि म्हणून इथे या चीप साठी अजून एक I2C ची गरज आहे आता तुम्हाला जर मायक्रोकंट्रोलर निवडण्यास सांगितले तर नक्कीच तुम्ही असे काही निवडाल जे कमीत कमी एक SPI आणि एक I2C ला सपोर्ट करते आणि म्हणून MSP 430 हे यासाठी चांगली निवड आहे कारण हे या गोष्टींना सपोर्ट करते आणि याची I2C तसेच SPI बस ची देखिल क्षमता आहे आणि या एनर्जी मॉनिटरिंग चिप च्या आत मध्ये एक इंटरनल कंट्रोलर आहे जो तुम्हाला बऱ्याच गोष्टी देतो जेव्हा तुम्हाला I2C बस वरचा डेटा गोळा करायचा आहे तेव्हा तुम्ही या ADE 7953 मध्ये बरेच रेजिस्टर आहेत जे तुम्ही या कॅलिब्रेशन च्या कामासाठी कन्फिगर करू शकतात आणि म्हणून आपण कोड च्या या पार्ट मध्ये पाहू जिथे आपण निवडलेला कंट्रोलर MSP 430 कशाप्रकारे ADE 7953 ला कमांड पास करण्यास सक्षम आहे आणि एनर्जी मॉनिटरिंग चिप च्या आतमधले काही रेजिस्टर कन्फिगर करत आहे आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या आमच्या फायनल वर्किंग सर्किट मध्ये बऱ्याच काळापासून जरी CC 3000 वापरत होतो तरी आता रेडिओ कम्युनिकेशन च्या सपोर्ट साठी आम्ही ESP 8266 या प्रसिद्ध वाय फाय मॉड्यूल वर शिफ्ट होत आहोत आणि म्हणून हा पार्ट काढून टाकला आहे खरेतर हे तिथे कंटिन्यू होत आहे पण तुम्ही हा सर्व डेटा संपादन झाल्यानंतर वापरू नका तो डेटा युअर्ट कोड वर या मॉड्यूल ला दिला जात आहे आता जर तुम्ही स्वतःलाच हा प्रश्न विचारला की मी कंट्रोलर कसा निवडायचा तेव्हा मला एक I2C बस आणि एक SPI बस ची गरज आहे एवढे पुरेसे नाही तर मला एक युअर्ट ची देखील गरज आहे आता जर तुम्ही पिन्स वापरण्यात इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला पुरेशा प्रमाणात प्रोग्रामिंग पिन्स ची देखील गरज आहे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एनर्जी मॉनिटरिंग करू शकतात आणि तुम्ही हवे असल्यास ऍकटुअशन करू शकतात तसेच तुम्हाला नक्कीच काही प्रमाणात लाइटिंग लोड किंवा रिले इत्यादी नियंत्रित करण्यासाठी GPIO पिन्स ची गरज आहे म्हणून इथे बऱ्याच GPIO पिन्स देखील लागणार आहेत तेव्हा तुम्हाला इथे असा कंट्रोलर निवडावा लागेल जो या सर्व पेरिफेरल्स ला तसेच प्रसिद्ध वाय फाय मॉड्यूल वर कम्युनिकेशन साठी देखील सपोर्ट करेल आणि असा कंट्रोलर ESP 8266 सारखा आहे आता मात्र मी इथे अडकलो कारण हे TI चे फार आधीचे मॉड्यूल आहे त्यांनी या चीप चे बरेच सुधारित वर्जन आणले आहेत पण आपण यामध्ये काहीही बदल करू इच्छित नाही हे पहिले IoT वाय फाय मॉड्यूल आहे आणि चिप फार स्टेबल नाही तेव्हा आपल्याला इथे हे समाधान कारक कार्य करेल याची खात्री करण्यासाठी बरेच पॅचेस द्यावे लागतील इथे हे काय घडले त्यामुळे हे हँग झाले आहे आणि म्हणून गेटवे आणि या युनिट मधील कम्युनिकेशन हे नेहमीच बग्गी सिच्युएशन असते म्हणून आपण दुसऱ्या अशा प्रसिद्ध IoT मॉड्युल वर शिफ्ट होऊन प्रयत्न करूयात आणि पाहूयात आपण थोडा वेळ हे समजून घेण्यावर घालवू यात खरेतर झूहैब ने हे वाय फाय मॉड्यूल कम्युनिकेशन साठी ट्यून करण्यासाठी बराच वेळ खर्च केला आहे खरोखरच हे वाय फाय मॉड्यूल दोन्ही याला सपोर्ट करते म्हणजेच वाय फाय डायरेक्ट जे पीअर टू पीअर वाय फाय असते आणि हे वाय फाय हॉटस्पॉट एक्सेस पॉईंट Wi Fi hotspot access point ला देखील सपोर्ट करते तेव्हा हे फार प्रसिद्ध आहे आणि हे 200 रुपयांत उपलब्ध आहे आपल्याला हे विकत घेणे देखील शक्य आहे व हे चायनीज प्रॉडक्ट आहे मला वाटते हे प्रसिद्ध मॉड्यूल शेणझण मधील आहे हे लोकली उपलब्ध असल्यामुळे कुणीही वापरू शकते तेव्हा हे असे तपशीलवार हार्डवेअर आहे आता आपण पटकन तुम्हाला कल्पना येण्यासाठी की हे हार्डवेअर प्रॉडक्ट IoT मध्ये कशाप्रकारे डेव्हलप केले जातात त्यासाठी मॉड्यूल च्या सॉफ्टवेअर आर्किटेक्चर च्या चांगल्या आस्पेक्टस ला जाऊ खरोखर तुम्ही IoT प्रॉडक्ट वेगवेगळ्या एप्लीकेशन साठी कशाप्रकारे बिल्ड करू शकतात या केसमध्ये हे सर्व एनर्जी मॉनिटरिंग हार्डवेअर साठी आहे आणि म्हणून तुम्हाला इथे हे MSP 430 प्रोग्राम करायचे पहावे लागेल तेव्हा तुम्हाला इथे J Tag पोर्ट ची गरज आहे आणि या J Tag वर आपण हे IAR वर्कबेंच टूल वापरणार आहोत हे फार पावरफुल टूल आहे आणि याच्या मध्ये आपण MSP 430 साठी कोड डेव्हलप करू शकतो तसेच इथे वेगवेगळे टारगेट उपलब्ध आहेत आणि म्हणून आपण यासाठी MSP 430 हा टारगेट प्रोसेसर म्हणून निवडला आहे आणि हा उपलब्ध आहे तेव्हा आपण कोड डेव्हलपमेंट च्या या पार्ट साठी IAR वर्कबेंच वापरणार आहोत आणि शेवटी तुम्हाला अँड्रॉइड एप ची देखील गरज आहे त्यामुळे युजर्स ला त्यांचा फोन धरणे शक्य होईल आणि त्यांना फक्त डेटा च मिळणार नाही तर ते त्यांचे होम डिव्हाइसेस देखील कन्फिगर करू शकतात कारण आपण सांगितले आहे की तिथे दोन चैनल आहेत आणि इथे आपण दोन होम लोड जोडू शकतो एक वॉशिंग मशीन असू शकते आणि दुसरे उदाहरणार्थ म्हणून आपण किचन मधले मिक्सर ग्राइंडर घेऊयात आणि दुसरे रेफ्रिजरेटर फ्रिज घेऊयात या दोन्ही सिस्टीम आपल्याला मॉनिटर करायच्या आहेत आणि तुम्ही हे कन्फिगर करू इच्छितात हे मिक्सर जुल जॉटर आणि फ्रिज सिस्टीम आहे अशाप्रकारे माझ्याकडे ही पूर्ण सिस्टीम आहे आणि माझ्याकडे असलेली ही सिस्टीम फक्त अशाप्रकारे सर्क्युलेट्स करतो आणि हे मिक्सर साठी व हे फ्रिज साठी हार्डवेअर आहे आणि तुम्हाला हे कन्फिगर करायचे आहे तेव्हा तुम्हाला हे सर्व एन्ड युजर म्हणून हे साधे अँड्रॉइड एप वापरुन शक्य होणार आहे आणि हे अँड्रॉइड एप फार फ्रेंडली आहे आणि याच्या कमांड या वाय फाय मॉड्यूल च्या माध्यमातून कन्फिगर करता येतात तेव्हा दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर हे स्मार्ट फोन ज्यांच्यामध्ये वायफाय देखील आहे ते वापरून हे जोडलेले डिव्हाइसेस कन्फिगर करण्यासाठी वापरता येतात आणि म्हणून ही अजून एक गोष्ट आहे म्हणजेच तुमचे IoT प्रॉडक्ट बिल्ड करण्यासाठी अजून ही एक गरज आहे तेव्हा आपण पाहूयात कि हे अँड्रॉइड एप या जुल जॉटर एप सोबत कसे कार्य करते तेव्हा आपण इथे जाऊन यावर क्लिक करून पाहुयात इथे झेन लॅब जुल जॉटर अँड्रॉइड एप ओपन झाले आहे इथे तीन कॉन्फिगरेशन शक्य आहेत इथे हे कन्फिगर कलेक्ट डेटा आणि सी डेटा असे तीन ऑप्शन आहेत तेव्हा डेटा पाहण्यासाठी आपण कन्फिगर डेटा या ऑप्शन ला जाऊ आणि इथे तुम्ही पाहू शकतात की तुम्ही हे वायफाय चे नाव स्पेसिफाय करू शकतात तेव्हा खाली जाऊन तुम्ही इथे हे वायफाय चे नाव निवडू शकतात आणि इथे आपण ISCW lan हे नाव निवडत आहोत आणि इथे तुम्ही पासवर्ड सेट करू शकतात इथे तुम्ही सॅम्पलिंग सेट वगैरे असा काही पासवर्ड सेट करू शकतात आणि नंतर तुम्ही एका मिनिट मध्ये तुम्हाला किती सॅम्पल ची गरज आहे ते सेट करू शकतात इथे आपल्याला प्रत्येक २० सेकंदा नंतर सॅम्पल्स ची गरज आहे आणि तुम्हाला इथे या चीप ने मॉनिटर केलेल्या सर्व पॅरामीटर्स चे सॅम्पल्स प्रत्येक २० सेकंदा नंतर मिळणार आहेत तेव्हा तुम्हाला १ मिनिट मध्ये Irms Vrms पॉवर फॅक्टर एव्हरेज पिक पॉवर आणि इतर संबंधित पॅरामिटर चे ३ सॅम्पल्स मिळणार आहेत आणि नंतर तुम्ही जे २ डिव्हाइसेस जोडायचे आहेत त्यांना नाव देऊ शकतात इथे तुम्ही रेफ्रिजरेटर टीव्ही किंवा तुम्हाला जे हवे ते कोणतेही डिव्हाईस कन्फिगर करू शकतात इथे आपण मायक्रोवेव ओव्हन किंवा मिक्सर ग्राइंडर म्हणूयात तेव्हा हे विशेषतः किचन मधील मायक्रोवेव ओव्हन किंवा मिक्सर ग्राइंडर डिव्हाइसेस घेऊयात तेव्हा तुम्ही फक्त हे सर्व टाईप करा आणि नंतर कन्फिगर बटन दाबा हे कन्फिगर झाले आहे आणि नंतर सिस्टिम ला जोडले आहे आणि त्यानंतर हे सर्व पॅरामिटर या जुल जॉटर च्या हार्डवेअर वर पाठवते तेव्हा आपण परत मागे जाऊ आणि पाहुयात की आपले Irms Vrms आउटपुट पॉवर पॉवर फॅक्टर वगैरे मिळविण्यासाठी आपण या जुल जॉटर सह कसे कार्य करावे खरोखर या जुल जॉटर चे हार्ट म्हणजेच ही चीप ADE ७९५३ आहे तुम्ही पाहू शकतात की हे सिंगल फेज मल्टी फंक्शन मीटरिंग आय सी आहे आणि याला बरेच फीचर्स आहेत तसेच तुम्ही पाहू शकतात की यांची महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला ऍक्टिव्ह आणि रिएक्टिव एनर्जी मेजरमेंट मध्ये ० १ पेक्षा कमी एरर आहे फक्त त्यासाठी तुम्हाला याच्या डेटा शीट चे योग्य पद्धतीने पालन करावे लागेल यासाठी तुम्हाला रेजिस्टर्स कॅलीब्रेट करावे लागतील तसेच इक्विपमेंट हे स्टॅंडर्ड इक्विपमेंट वापरून कॅलीब्रेट करावे लागतील व जुल जॉटर हे स्टॅंडर्ड इक्विपमेंट सोबत कॅलीब्रेट केलेले असेल तरच तुम्हाला ० १ एरर ची खात्री मिळू शकते इथे तुम्हाला इन्स्टंटननीअस Irms च्या मेजरमेंट मध्ये ० २ पेक्षा कमी एरर मिळू शकते पण यासाठी तुम्हाला IC ही जेव्हा तुम्ही सिस्टीम बूट करतात त्यावेळी खात्रीपूर्वक कॅलिब्रेट करून घ्यावी लागेल सर्व ऑपरेशन साठी यांची बँडविड्थ 1 23 KHz आहे आणि तुम्ही अचूक करंट च्या मेजरमेंट साठी रोगोवस्की कॉईल सेन्सर चा समावेश असलेले वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स चा वापर करू शकतात म्हणजेच हे हार्डवेअर चा जास्तीचा भाग आहे पण हा वेगळा मुद्दा आहे आता आपण या IC च्या रजिस्टर सेटींग्ज च्या एका महत्वाच्या भागावर जाऊ या मी तुम्हाला या डेटाशीट मध्ये आयआरक्यू स्टेटा नावाचा रजिस्टर दर्शवू इच्छितो आता हे आयआरक्यू स्टेटा बद्दल काय म्हणतात ते पहा एकदा स्टार्टअप क्रम पूर्ण झाला की हे ADE7953 मायक्रोकंट्रोलर कडून कम्युनिकेशन प्राप्त करण्यास सज्ज झाले आहे आयआरक्यू स्टेटा रजिस्टर मधील रीसेट फ्लॅग सेट होतो तर आता तुम्हाला हे IDE IAR वर्कबेंच दिसत आहे आणि आपण इथे कोड च्या या पार्ट ला जाऊ इथे मी याची थोडी साईज वाढवतो म्हणजे तुम्हाला हे स्पष्टपणे दिसू शकेल तेव्हा तुम्ही आता इथे आहात तुम्ही इथे पाहू शकतात की या करंट चैनल A पासून हे IRQ स्टेटा रेजिस्टर SPI रेजिस्टर या ADE7953 IRQ स्टेटस साठी 32 बिट रीड करत आहे इथे आपण व्यत्यय आणल्यामुळे IRQ स्टेटा A आणि IRQ स्टेटा B हे दोन चॅनल आहेत तेव्हा अशा प्रकारे तुम्ही हे रेजिस्टर सेटिंग करून कन्फिगर करू शकतात आता मी तुम्हाला या डेटा शीट वर असलेल्या इतर काही रेजीस्टर बद्दल सांगतो तेव्हा इथे आपण या डेटा शीट वर पुन्हा वाचून हे सोर्स कोड मध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करत आहोत तर इथे ही महत्त्वाची गोष्ट आहे इथे आपण इतर रेजिस्टर सेटिंग पैकी एक अशा शक्य असलेल्या IRMS a ला जाऊ इथे हे IRMS a रेजिस्टर चैनल A आणि चैनल B च्या RMS करंट च्या मेजरमेंट साठी अनसाईनड 24 बिट चे आहे तेव्हा जर तुम्हाला चैनल A चे Irms हे करंट मोजायचे असेल तर तुम्हाला हा रेजिस्टर वापरावा लागेल या रेजिस्टर मध्ये व्हॅल्यू स्टोअर केली जाते आता आपण तिथे जाऊ आणि पाहू तेव्हा इथे काय घडत आहे तर हे दोन्ही रेजिस्टर 6 99 KHz पर सेकंड 6 99 kilohertz per second या रेट ने अपडेट होत आहेत ते करंट चॅनल A आणि करंट चॅनल B च्या फूल स्केल इनपुट सोबत अपडेट होत आहेत तिथे ते या IRMSA आणि IRMSB या रेजिस्टर मधील व्हॅल्यू वाचण्याचा प्रयत्न करत आहेत आता आपण परत मागे जाऊ आणि पाहुयात की हे सोर्स कोड मध्ये कसे करायचे तुम्ही इथे मागे जाऊन पाहू शकतात की हे SPI 32 बीट करंट चॅनल A कडून करंट ची IRMS व्हॅल्यू रीड करत आहे तेव्हा तुम्हाला इथे हे डेटा करंट करंट SPI रेजिस्टर रीड 32 ADE7953 IRMSA data current current to SPI register read 32 ADE7953 IRMSA असे दिसत आहे आणि म्हणुन जर तुम्ही असे करत असाल तर खरोखर तुम्ही हे 32 बीट चे रेजिस्टर रीड करत आहात आणि त्याचप्रमाणे तुम्ही हे 32 बीट चे रेजिस्टर IRMSB साठी देखील रीड करू शकतात आता आपण IRQ ENA पाहू या आपण IRQ ENA ला पाहू आणि खरोखर हे काय करते ते पाहू हे IRQ एनबल आहे हे इंटरप्त मुलभूतरित्या डिसेबल्ड आहेत आणि हे IRQMA या रेजीस्टर मधील a e h f a व a e o f a या बिट्स ने एनेबल करता येतात हा प्रत्येक रेजिस्टर मल्टी बीट रेजिस्टर असून याच्या प्रत्येक बीट पोझिशन ला नाव दिले आहे a e h f a व a e o f a हे IRQMA रेजीस्टर मधील दोन बीट पोझिशन आहेत आणि तिथे या करंट चॅनल a व करंट चॅनल b साठी ऍड्रेस दिलेला आहे आपण परत मागे जाऊ आणि सोर्स कोड मध्ये हे दोन IRQNA B पाहू आणि इथे तुम्ही पाहू शकतात की SPI 32 ADE7953 IRQNA आणि IRQNA B SPI 32 ADE7953 IRQNA and IRQNAB असे दिलेले आहे तेव्हा याचा मोठा सारांश असा आहे की तुम्ही डेटा शीट मध्ये पहा आणि त्यानुसार तुमच्या कोड मध्ये ते योग्य रीतीने लिहा आणि कोड डिबग्ग करा मी तुम्हाला या इथे डाव्या बाजूला अगदी वर दाखवतो की इथे हे आपण वापरलेल्या MSB 430 चे सॉफ्टवेअर एनन्व्हरोन्मेन्ट टूल IAR एम्बेड्डेड वर्कबेंच IDE चे डिबग्गर आहे तुमची समस्या इथेच संपलेली नाही खरे तर तुम्हाला हे अचूक व्हॅल्यू साठी करायचे आहे आणि डेटा शीट मधील सर्व आवश्यकता पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे तसेच तुम्हाला काही रेजीस्टर चे कॅलिब्रेशन देखील करायचे आहे हे अजून वेगळ्या डॉक्युमेंट मध्ये आहे आता आपण तिथे जाऊन ते डॉक्युमेंट ओपन करून या डॉक्युमेंट चा सुरुवातीचा पार्ट वाचू यात इथे ADE 7953 आधारित सिंगल फेज एनर्जी मीटर चे कॅलिब्रेशन दिले आहे इथे या एप्लीकेशन नोट मध्ये ADE7953 कसे कॅलीब्रेट करायचे याचे वर्णन दिले आहे आणि इथे इक्वेशन चा समावेश करून कॅलिब्रेशन प्रोसिजर तपशीलवार दिलेली आहे आणि तसेच प्रत्येक कॉन्स्टंट कसा कॅल्क्युलेट करायचा ते देखील उदाहरणासह दिलेले आहे ADE7953 ही हाय अॅक्युरॅसी सिंगल फेज मिटरिंग IC आहे आणि ही IC फेज करंट व न्यूट्रल करंट हे दोन्हीही सोबत मोजण्याची परवानगी देते तसेच इथे बरेच एनर्जी मेजरमेंट आहेत ज्यामध्ये एक्टिव रिएक्टिव आणि अँपेरन्ट एनर्जी तसेच RMS करंट व होल्टेज रीडिंग यांचादेखील समावेश आहे तसेच इथे नो लोड पॉवर आणि डायरेक्ट पॉवर फॅक्टर मेजरमेंट यांचादेखील समावेश असलेले बरेच पॉवर क्वलिटी फीचर्स देखील आहेत तुम्ही या डॉक्युमेंट मध्ये ब्राउज केले तर तुम्हाला कोणते कॅलिब्रेशन करायचे आहे ते समजेल आता आपण ते पाहू इथे गेन कॅलिब्रेशन फेज कॅलिब्रेशन आणि ऑफसेट कॅलिब्रेशन या महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर इथे गेन कॅलिब्रेशन हे नेहमीच लागत असते तसेच जेव्हा आपण CT वापरत असतो तेव्हा फेज कॅलिब्रेशन गरजेचे आहे आणि जेव्हा आपण हे शंट मध्ये वापरत असतो तेव्हा हे फेज कॅलिब्रेशन नेहमी लागत नाही आणि मोठ्या डायनामिक रेंज वर हाय अॅक्युरॅसी साठी ऑफसेट कॅलिब्रेशन नेहमी लागते हे इतर मीटर डिझाईन साठी नेहमी गरजेचे नाही तेव्हा जर तुम्ही स्मार्ट होम मध्ये प्लगएबल लोड मोजत असाल तर ऑफसेट कॅलिब्रेशन ची काहीही समस्या येणार नाही पण गेन कॅलिब्रेशन व फेज कॅलिब्रेशन मात्र तुम्हाला करावे लागेल आता आपण परत मागे जाऊ आणि सोर्स कोड पाहू आणि इथे सोर्स कोड मध्ये या कॅलिब्रेशन रजिस्टर्स ला पहा आपण सुरुवातीला गेन कॅलिब्रेशन पाहू तेव्हा तुम्ही इथे पाहू शकतात की गेन कॅलिब्रेशन साठी इथे या सर्व पार्ट मध्ये या रेजिस्टर मध्ये i कॅलिब्रेशन साठी एक प्राईम नंबर आहे त्याचप्रमाणे v कॅलिब्रेशन साठी देखील एक नंबर आहे आणि हे दोन्ही नंबर खरे तर आपण त्या पाहिलेल्या डेटा शीट मध्ये उपलब्ध आहेत आणि ते इथे कन्फिगर केले आहेत तेव्हा गेन कॅलिब्रेशन व फेज कॅलिब्रेशन महत्त्वाचे आहे आणि ते करावेच लागेल मी तुम्हाला या अतिशय रोमांचक चिप ची ओळख करुन देतो ज्याला ESP 8266 EX असे म्हणतात आणि हे वाय फाय मॉड्यूल आहे जे आपण रोमांचक CC 3000 वाय फाय मॉड्यूल ला बायपास करून आपल्या जुल जॉटर हार्डवेअर मध्ये वापरले होते कारण हे बग्गी होते आणि तिथे त्याबाबत बऱ्याच समस्या होत्या हे ESP 8266 मध्ये पूर्ण TCP IP एम्बेड्डेड स्टॅक रन होतो आणि या चीप चे काही चांगले फीचर्स हे स्टॅंडर्ड वाय फाय प्रोटोकॉल 802 11 standard Wi Fi protocol 802 11 ला सपोर्ट करते बरेच BGE वर्जन आणि हे सर्व वायफाय डायरेक्ट पीयर टू पीयर सपोर्ट करते तसेच पीयर टू पीयर डिस्कवरी करते तुमच्याकडे ते ग्रुप ओनर म्हणून किंवा ग्रुप क्लायंट म्हणून या पीयर टू पीयर मोड मध्ये असू शकते हे इन्फ्रास्ट्रक्चर मोड मध्ये देखील कार्य करते तसेच हे एक्सेस पॉईंट म्हणून कन्फिगर करता येते आणि याला फार छान CCMP CBC MAC TQ CRC असे सर्व सिक्युरिटी फीचर्स देखील आहेत म्हणजेच हे सर्व फीचर्स या मध्ये एम्बेडेड केले आहेत आणि हे सर्व सिक्युरिटी फीचर्स security features फार पॉवर्फुल आहेत आणि तसेच मी आधीच सांगितल्याप्रमाणे यावर TCP IP स्टॅक देखील रन होतो हे फक्त पीयर टू पीयर वायफाय डायरेक्ट एक्सेस पॉईंट म्हणून कार्य करत नाही तर हे रेंज एक्सटेंशन च्या हेतूसाठी देखील वापरले जाते जे रिपीटर फंक्शनालिटी साठी महत्वाचे असते हे मॉड्यूल वापरून बरेच छान छान फीचर्स शक्य आहेत तेव्हा तिकडे जाण्याआधी आपण हे पाहुयात आपण rx सेन्सिटिव्हिटी म्हणजेच रिसिवर सेन्सिटिव्हिटी पाहुयात जर हे b असेल तर ही सेन्सिटिव्हिटी 91dBm एवढी आहे आणि जर हे g असेल तर ही सेन्सिटिव्हिटी 75 dBm इतकी आहे आणि जर हे n असेल तर सेन्सिटिव्हिटी 72 dBm एवढी आहे तसेच हे 2 5V ते 3 6V या ऑपरेटिंग होल्टेज च्या रेंज मध्ये कार्य करत आहे तसेच मी सांगितल्याप्रमाणे हे एम्बेड्डेड TCP IP साठी सपोर्ट करत आहे मुख्यतः हे IPV 4 ला सपोर्ट करते आणि म्हणून कदाचित इथे या सिस्टीम ला एक मर्यादा असू शकते आणि IPV 6 स्टॅक सोबत नवीन मोड्यूल्स देखील होम स्मार्ट प्लग लाईट मेश नेटवर्क बेबी मॉनिटर्स IP कॅमेरा सेन्सर्स नेटवर्क वगैरे या अशा शक्य असलेल्या छान एप्लिकेशन्स साठी अपेक्षित आहेत या फार रोमांचक चांगल्या अशा ESP 8266 वायफाय मोड्यूल्स च्या बऱ्याच एप्लीकेशन साठी भरपूर सारे युट्युब व्हिडीओ उपलब्ध आहे तुम्ही हे जुल जॉटर प्रोटोटाइप हार्डवेअर च्या फ्रेमवर्क मध्ये ठेवले तर आता आपण हे दुसऱ्या टाईपच्या IDE फ्रेमवर्क सोबत संपवू यात मी तुमचे लक्ष तिकडे वेधू इच्छितो जिथे आपण आर्डिन IDE बद्दल बोलणार आहोत तरआता तुम्ही कॉन्फिगरेशन साठी IDE IAR वर्कबेंच वापरून आधी केलेले हे सर्व पाहू शकतात आणि फक्त वायफाय चीप Wi Fi chip कन्फिगर करण्याच्या हेतूसाठी आपण आर्डिनो IDE वर जात आहोत आता इथे काही मजेशीर आहे ज्यात आपण ही चीप कन्फिगर करणार आहोत आणि याची पॉवर वापरण्याचा प्रयत्न करणार आहोत जर तुम्ही जुल जॉटर ने सुरुवात करणार असाल तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे हे बरेच पॅरामिटर कन्फिगर करण्यासाठी आपल्याला अँड्रॉइड अँप ची गरज आहे म्हणजेच इथे तुम्ही सॉफ्ट AP मोड मध्ये आहात ESP मॉड्यूल सॉफ्ट AP मोड मध्ये आहे आणि यूजर त्याला लागणारे पॅरामीटर्स जसे की डिव्हाइस नेम सॅम्पलिंग रेट आणि वेगळे काही वापरू शकतात तुम्ही हे ESP हॉटस्पॉट सॉफ्ट AP मोड मध्ये वापरू शकतात आणि त्यानंतर कॉन्फिगरेशन पूर्ण झाल्यावर हे जुल जॉटर मॉड्यूल तुमच्या घराच्या गेटवे एक्सेस पॉईंट ला जोडले जाईल दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर तुम्ही सॉफ्ट AP मोड आणि क्लायंट च्या मध्ये अखंडपणे शिफ्ट होऊ शकतात मी तुम्हाला कोड चा तो भाग दाखवतो जो आम्ही लॅब मध्ये डेव्हलप केला आहे तो तुम्हाला या दोघांमध्ये बदलण्याची परवानगी देतो आपण आधी स्क्रीन वाढवू यात जेणेकरून तिथे या सॉफ्ट AP मोड आणि क्लायंट च्या मध्ये सुवाच्यता आहे ती आम्हाला दर्शवता येईल जर तुम्ही हा सेटिंग मधला मार्क केलेला हायलाईटेड पार्ट पाहिला तर वायफाय डॉट सॉफ्ट AP तुम्हाला स्पष्टपणे दिसत नाही आणि जर हे विस्तृत केले तर एक्सेस पॉइंट म्हणून कन्फिगर केलेले आहे तेव्हा तुम्ही पाहू शकतात की हे सॉफ्ट वाय फाय AP असे केले आहे आणि तेव्हा या मोड मध्ये यूजर त्यांचे सर्व पॅरामिटर भरू शकतात हे युजर्स च्या दृष्टिकोनातून आहे आणि नंतर हे क्लायंट साठी देखील कन्फिगर करता येतात आणि लॅब डेव्हलपमेंट मध्ये इथे कदाचित दुसरी पद्धत वापरली होती आणि त्या पद्धतीनुसार हे वाय फाय एक्सेस पॉइंट ला जोडले गेले आहे आणि इथे तुम्ही हे पाहू शकतात याला व्हॉइड वाय फाय असे म्हणतात आणि नंतर ही विशिष्ट गोष्ट SSID ला जोडली जाते आणि कदाचित तुमच्या घरा मध्ये हे जाहीर केले असेल तेव्हा अशीही बऱ्याच एप्लीकेशन साठी सामर्थ्यवान आणि मजेशीर IoT वायफाय चीप आहे धन्यवाद